नमस्कार व्यावहारिक पध्दतीने सेवा विपणनावरील या सत्रामध्ये आपले स्वागत आहे माझे नाव डॉ बिप्लब दत्ता आहे आणि माझे संपर्क तपशील येथे दिले आहे म्हणून एकदा तुम्ही हा व्हिडीओ पाहिलात आणि जर या संधर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कृपया माझ्या ई मेल वर लिहा आणि मी तुम्हाला शक्य तितके उत्तर नक्की देईन शेवटच्या वर्गात आपण सूक्ष्म वातावरण भाग I समजून घेतले या धड्यात म्हणजेच धडा क्रमांक 8 मध्ये आपण सूक्ष्म वातावरणाचे इतर भाग समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत म्हणजे आपल्या ग्राहकांना समजून घेणे आपल्या प्रतिस्पर्ध्यांना समजून घेणे आणि आपल्या सहकार्यांना समजून घेणे त्यामुळे आपण आपल्या ग्राहकांना समजून घेणे पाहूया तर आपल्या ग्राहकांना समजून घेताना आपल्याला ग्राहकांच्या गरजा समजून घेणे आवश्यक आहे जेणेकरून ग्राहकांना सेवा दिल्यामुळे कोणत्या कार्यात्मक गरजा गरजा पूर्ण होतील हे आपण समजू शकूया ग्राहकांचे जीवन सुलभ किंवा चांगले करण्यासाठी ते कोणते कार्य करतात सेवेचा ग्राहकांच्या जीवनात काय अर्थ आहे सेवा म्हणजे काय व ती ग्राहकांच्या जीवनात महत्वाची भूमिका कशी बजावते कोणत्या विधी किंवा परंपरेमध्ये सेवा महत्वाची भूमिका बजावते ती ग्राहकांची ओळख निर्माण करण्यात कशी मदत करते सेवा ग्राहकांना सामाजिक जगात इतरांशी कशी जोडते ग्राहकांना त्यांच्या महत्त्वाच्या सामाजिक भूमिका पार पाडण्यास कशी मदत करते सेवा ग्राहकांना कशी वाटते सेवांच्या खरेदी आणि वापराशी कोणत्या भावना जोडल्या जातात हे असे काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे भेटली तर आपणास ग्राहकांच्या गरजा कळू शकतील आता मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रदान केलेल्या सेवांचे कोणते प्रकार आहेत म्हणून आपण आधीच्या धड्यात मूलभूत मानवी गरजांबद्दल बोललो आता आपण विविध प्रकारच्या सेवा पाहूया ज्या मूलभूत मानवी गरजा पूर्ण करू शकतात तर पहिली गरज उदरनिर्वाहाची आहे आणि सेवांचे प्रकार म्हणजे अन्न सेवा आणि पिण्याच्या पाण्याची जागा तसेच किरकोळ सेवा विपणन सेवा जसे की जाहिरात सेवा आहे व्यापाराचे प्रदर्शन जनसंपर्क इत्यादी विपणन सेवा रोजगार सेवा तर या काही सेवा आहेत ज्या आपल्याला उदरनिर्वाहाची गरज भागवू शकतात जेव्हा आपल्याला संरक्षणाची गरज असते तर गोदाम आणि साठवण सेवा वित्त लेखा कर तयार करणे पुस्तक ठेवणे वेतन आणि विमा तपास आणि सुरक्षा सेवा अशा प्रकारच्या सेवा या मध्ये येतात दुरुस्ती आणि देखभाल सेवा वैयक्तिक काळजी आणि वैयक्तिक सेवा ज्यात मृत्यू देखभाल सेवा स्थावर मालमत्ता आणि निवास सेवा भाडे आणि भाडेपट्टी सेवा पार्किंग आणि गॅरेज सेवा इमारती आणि निवासस्थानावरील सेवा कचरा व्यवस्थापन आणि उपचार सेवा आरोग्य सेवा दंत आणि समर्थन तसेच सेवा सामाजिक आणि घरगुती सहाय्य कोरडी साफसफाई आणि कपडे धुण्याची सेवा पाळीव प्राण्यांची काळजी आणि पशुवैद्यकीय सेवा अशा प्रकारच्या सेवा येतात कंपन्याचे व्यवस्थापन आणि व्यापारांचे प्रशासकीय व्यवस्थापन व्यवसाय आणि सुविधा समर्थन सेवा आणि नागरी सेवा तर या सर्व सेवा लोकांना काही प्रकारचे संरक्षण पुरवतात आणि मानवांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात या सेवा मदत करतात पुढे आपुलकीची गरज येते म्हणून फोटोग्राफिक आणि फोटो फिनिशिंग सेवा डेटिंग लग्न आणि भेटवस्तू सेवा या सर्व सेवा लोकांच्या आपुलकीची गरज पूर्ण करतात व्यवस्थापन पर्यावरण वैज्ञानिक आणि तांत्रिक सल्ला सेवा भाषांतर आणि व्याख्या सेवा आणि शिक्षण सेवा या सर्व सेवा मानवाची गरजा समजून घेण्यास मदत करतात आणि विविध निसर्गरम्य मार्गांनी प्रवाश्यांची तसेच वस्तूंची वाहतूक करणे आणि विविध पर्यटन स्थळांवर वाहतूक आणि सहाय्यक उपक्रम जसे प्रवास व्यवस्था करणे आणि आरक्षण देणे इत्यादी प्रकारच्या सेवा देणे म्हणजे सहभागाची मूलभूत गरज आहे आणि दूरसंचार सेवा यां सारख्या सेवांमुळे मानवाच्या सहभागाच्या गरजा पूर्ण होतात मग विश्रांतीची गरज येते तर मोशन पिक्चर्स आणि व्हिडिओ प्रदर्शन रेकॉर्ड उत्पादन आणि वितरण संग्रहालये ऐतिहासिक स्थळे करमणूक उद्याने आणि आर्केड आणि परफॉर्मिंग आर्ट वेगवेगळे खेळ जुगार आणि इतर मनोरंजन सुविधा अशा प्रकारच्या सेवा हे लोकांच्या विश्रांतीची मूलभूत गरज पूर्ण करतात मग प्रसार माध्यमातील प्रिंट व इलेकट्रोनिक माध्यमे अशा सेवा आर्किटेक्चर अभियांत्रिकी आतील रचना औद्योगिक रचना लँडस्केप डिझाइन सर्वेक्षण इमारत तपासणी मसुदा आणि संबंधित सेवा आणि वैज्ञानिक संशोधन आणि विकास सेवा या काही गरजा आहेत ज्या निर्मितीच्या मानवी गरजा पूर्ण करण्यास मदत करू शकतात धार्मिक सेवा आणि असोसिएशन सेवा मानवाच्या ओळखीच्या गरजा पूर्ण करतात कायदेशीर सेवा आणि अनुदान बनवण्याच्या सेवा या मानवाच्या स्वातंत्र्याची गरज पूर्ण करण्यास मदत करतात आता आपण सेवा खरेदी करताना ग्राहकांच्या निर्णय प्रक्रियेचे विश्लेषण बघत आहोत त्यामुळे प्रथम निर्णय घेण्याची प्रक्रिया म्हणजे समस्या ओळखणे त्यानंतर माहिती शोधणे पर्यायांचे मूल्यमापन खरेदी निर्णय आणि खरेदीनंतरचे मूल्यमापन करणे आहे तर आता आपण ग्राहकांच्या निर्णय प्रक्रियेत या पाच पायऱ्यांविषयी तपशील पाहूया तर समस्या ओळखणे ग्राहकांच्या गरजा कधी कुठे आणि कशा उद्भवतात ही परिस्थितीजन्य सामाजिक आणि विपणन उत्तेजना आहे ज्यामुळे ग्राहकाला जाणवते की त्याला समस्या आहे किंवा गरज आहे जी पूर्ण करणे आवश्यक आहे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला त्याच्या घरात उबदारपणा जाणवतो आणि मग त्याने सीलिंग फॅन किंवा एअर कूलर किंवा एअर कंडिशनर खरेदी करण्याचा निर्णय घेतला म्हणून तो एक समस्या ओळखतो आणि तो उत्पादन खरेदीसाठी जातो त्याचप्रमाणे तो कदाचित त्याच्या आरोग्याशी संबंधित समस्या ओळखेल आणि तो व्यक्ती आरोग्य सेवा मिळवण्यासाठी डॉक्टरकडे जाईल त्यानंतर माहितीचा शोध घेणे येते तर ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पर्याय शोधण्यासाठी ग्राहक वापरत असलेल्या माहितीचे स्त्रोत समजून घेणे गरजेचे आहे या स्त्रोतांमध्ये टेलिव्हिजन न्यूज पेपर बिलबोर्ड सेलिब्रिटीज सेल्स पर्सन मित्र इंटरनेट कुटुंब किरकोळ विक्रेते आणि मतप्रमुख नेते यांचा समावेश आहे एखादे विशिष्ट उत्पादन खरेदीसाठी ग्राहक कोणत्या सामाजिक गटाशी जोडलेला आहे हे पाहणे गरजेचे आहे तर आपण बघूया की ग्राहकाला त्याच्या समस्या समजल्या आहेत याचे उदाहरण पहिले तर जसे की मानवाला असे वाटते की तो निरोगी नाही आणि त्याच्या आरोग्यामध्ये काहीतरी गडबड आहे तर तो जवळील रुग्णालय किंवा आरोग्य केंद्राला भेट देईल किंवा डॉक्टरांचा शोध घेईल आणि तो एखाद्याला डॉक्टरला जाऊन भेटेल आणि त्याची वैद्यकीय मदत घेईन म्हणजेच तो येथे माहितीचा शोध घेतो आणि हा एक मुद्दा आहे जिथे मार्केटर्स ग्राहकांना माहिती किंवा माहितीचा तपशील देऊ शकतात जेणेकरून ते त्यांच्या विशिष्ट सेवेमध्ये प्रवेश करू शकतील आणि त्याचा लाभ मिळवू शकतील मग मार्केटर्स पर्यायांचे मूल्यमापन करू शकतात तर्कसंगत आणि तर्कहीन गुणधर्म समजून घेऊ शकतात व ग्राहकांच्या गरजा भागविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पर्यायांचे महत्व समजून घेऊ शकतात तसेच काही ग्राहक सेवा गुणवत्तेला अधिक महत्त्व देऊ शकतात तर लोक किंमतीला अधिक महत्त्व देऊ शकतात तर ग्राहक माहितीचा शोधताना पर्यायांचे मूल्यमापन करू शकतात आणि पर्यायांचे मूल्यमापन करताना एखादी विशिष्ट सेवा खरेदी करण्यासाठी किंवा विशिष्ट सेवा विकत न घेण्याकरिता ते काही न्यायिक नियम वापरू शकतात मग खरेदीचा निर्णय येतो तर ग्राहक खरेदी करण्यासाठी कुठे जातो हे समजून घेणे गरजेचे आहे सर्व्हिसस्केपच्या आत किंवा बाहेर कोणत्या परिस्थितीत लांब रांगा आहेत कोणतीही आसन ग्राहकाला इतरत्र खरेदी करण्यास प्रोत्साहित किंवा निराश करू शकत नाही म्हणून जेव्हा एखादा ग्राहक पोस्ट ऑफिसमध्ये जातो आणि पोस्ट ऑफिसमध्ये वातानुकूलन नसल्याचे आढळते तेंव्हा त्यास वातानुकूलित कार्यालय असलेल्या कुरियर कंपनीकडून सेवा घेण्यास आवडेल म्हणून एखाद्या ठिकाणी चांगले वातावरण आहे की नाही हे त्याच्या खरेदीला परिणाम करतात रेस्टॉरंटच्या पुराव्या बद्दल सांगायचे झाले तर लोकांना अशा रेस्टॉरंटला भेट देण्यास व जास्त पैसे देण्यास आवडते जे रेस्टॉरंट खूप चांगल्या वातावरणात उभारले आहे जे रेस्टॉरंट वातानुकूलित आहे जेथे हलके संगीत वाजते व जेथे अशा सुविधा नाहीत तिथे ग्राहकांना जाण्यास आवडत नाही तर अशा प्रकारे ग्राहक खरेदी निर्णय घेत असतात ग्राहक उपभोगण्याच्या सेवेचे मूल्यांकन कसे करतो हे समजून घेणे ही सेवा वापरल्यानंतर ते किती समाधानी किंवा असमाधानी आहेत या सेवांच्या उपभोगाच्या अनुभवाबद्दल आणि परिणामाबाबत ग्राहकाला कोणता पश्चात्ताप किंवा शंका आहे का ग्राहक सेवा वापरतो का किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या नावे हस्तांतरित करू इच्छितो ही सर्व प्रकारची माहिती असणे म्हणजेच खरेदीनंतरचे मूल्यमापन आहे म्हणून वस्त्तु किंवा सेवा खरेदी केल्यानंतर ग्राहकाकडे खरेदी विसंगती असेल त्याला असे वाटू लागेल की त्याने उत्तम खरेदी केली नाही आणि तो अशाच प्रकारच्या इतर लोकांच्या खरेदीशी आपल्या खरेदीची तुलना करेल आणि त्यानुसार त्याने ही विशिष्ट सेवा योग्य ठिकाणाहून खरेदी केली आहे की नाही कि त्याने ही खरेदी इतर कोणत्या ठिकाणाहून करायला हवी होती या संबंधी तो निर्णय घेईल मग आपण आपल्या प्रतिस्पर्ध्यांना समजून घेण्याच्या मुद्द्यावर येऊ आता आपण आपल्या पूर्ण मेकॅनिकल पोर्टरला समजून घेत असताना कंपनीवर परिणाम करणाऱ्या 5 शक्तींबद्दल लिहिले आहे या 5 शक्ती आंतर प्रतिस्पर्धा आहेत आता प्रथम एक कंपनी म्हणते की निरूलास नावाची एक कंपनी आहे जी दिल्लीत फास्ट फूड पुरवण्यासाठी वापरली जाते तर हा निरूलास फास्ट फूड व्यवसायात प्रीमियम सेवा देणारा होता पण मग मॅकडोनाल्ड्सने McDonald's प्रवेश केला आणि मॅकडोनाल्डने निरूलास अगदी जवळ दुकानची खरेदी केली आणि निरुलासमधील लोक मग मॅकडोनाल्ड्सकडे गेले आणि निरुलास शेवटी बंद करावे लागले तर ही उद्योगातील आंतर स्पर्धा आहे आणि सेवा पुरवणाऱ्या कंपनीला उद्योगातील या आंतर प्रतिस्पर्ध्यांना सामोरे जावे लागते मग नवीन उद्योगाच्या प्रवेशाचा धोका पर्यायी सेवांचा धोका हा नेहेमी असतोच पुरवठादारांची सौदेबाजी शक्ती बघूया तर सर्वप्रथम खरेदीदारांची सौदेबाजी बघूया ते कंपनीकडून सौदेबाजी करतील की त्यांना उत्पादन सेवा स्वस्त किमतीत हव्या आहेत ते म्हणतील की शोध सेवा इतरत्र स्वस्त उपलब्ध आहेत आणि म्हणून या कंपनीने त्यांना कमी किंमतीत सेवा पुरवाव्यात त्यानंतर पुरवठादारांची सौदेबाजी शक्ती येते आता पुरवठादार सेवा फर्मला कच्चा माल पुरवतील आणि ते या सर्व्हिस फर्मला सांगतील की ते फर्मचे प्रीमियम पुरवठादार असल्याने त्यांना सेवेसाठी अधिक जास्तीचे भाव हवे आहेत आणि ते त्याप्रमाणे फर्मवर दबाव आणतील परंतु यामध्ये नवीन पुरवठ्यादारांचा प्रवेश करणाऱ्यांचा आणि पर्यायी सेवा देण्याचा धोका आहे म्हणून जर प्रवेशात अडथळे कमी असतील तर नवीन व्यावसायीक प्रवेश करतील व त्वरीत त्यांचा व्यवसाय उभारतील आणि ते इतर पुरवठ्यादारांची विक्री कमी करून त्यांना अस्वस्थ करतील मग पर्यायी सेवांचा धोका येतो उदाहरणार्थ जर देशातील टपाल सेवा या कंपनीवर आपण आपले लक्ष केंद्रित केले तर आपण पाहू शकतो की त्यास ई मेल सारख्या पर्यायी सेवांपासून धोका आहे तर ई मेल हा पोस्ट ऑफिस किंवा कुरिअर कंपनीच्या टपाल सेवांना पर्याय आहे तर कंपनीला पाच वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धकांकडून मिळणाऱ्या पाच वेगवेगळे धोके आहेत Refer slide time 1403 पाच शक्ती आहेत ज्या स्पर्धेला आकार देतात पुन्हा आपण आणखी काही उदाहरणे पाहू म्हणून आपल्याला असे वाटेल की आपल्या कंपनी सोबत खूप स्पर्धा असेल जी आपल्याला समायोजित करावी लागेल उदाहरणार्थ जर आपली कंपनी फास्ट फूड व्यवसायात असेल तर आपल्याला असे वाटेल की आपले प्रतिस्पर्धी मॅकडोनाल्ड McDonald's किंवा पिझ्झा हट किंवा केएफसी आहेत तथापि मायकेल पोर्टरने 2008 मध्ये लिहिले की कोणत्याही कंपनीला मागील स्लाइडमध्ये दाखवल्याप्रमाणे पाच स्पर्धात्मक शक्तींचा सामना करावा लागतो थेट स्पर्धा प्रस्थापित प्रतिस्पर्ध्यांकडून येते ग्राहक सर्वोत्तम स्पर्धांचे शोध घेतात आणि खरेदी करतात आणि किंमती कमी करतात म्हणून ते स्पर्धात्मक शक्तीचे स्रोत बनू शकतात आपल्या पुरवठादारांनी आपणास कच्च्या माल दिल्या शिवाय आपण सेवा देऊ शकत नाही उपकरणे आणि साहित्याच्या किंमती वाढवण्यासाठी पुरवठादार पुरेशी शक्ती वापरू शकतात आपली श्रमशक्ती मानवी कामगारांचे पुरवठादार जे सेवा उद्योगात खूप महत्वाचे आहेत संघटित होऊ शकते आणि वेळोवेळी उच्च वेतनासाठी वाटाघाटी करू शकते फास्ट फूड उद्योगात नवीन व्यवसाय सुरू करणे सोपे असू शकते म्हणून आपण नवीन प्रवेशकर्त्यांकडून स्पर्धा सहजपणे प्राप्त करू शकतो शेवटी आपल्याला पर्यायी सेवांकडून स्पर्धा मिळते उदाहरणार्थ घरगुती अन्न हे फास्ट फूड व्यवसायासाठी एक मोठी स्पर्धा आहे तर हा गृहीत नकाशा आहे जो जगातील विमान सेवांची स्थिती दर्शवितो आता येथे काय घडत आहे ते म्हणजे आपण सांख्यिकीयदृष्ट्या एका विशिष्ट विमान सेवांच्या गुणधर्मांमधून एक गृहीत नकाशा काढतो आणि आपल्याला येथे आढळले की येथे चार महत्त्वाचे समन्वय आहेत ते म्हणजे वेळेवर आगमन करणे विमानात पुरविल्या जाणाऱ्या सेवा सेवांची किंमत आणि ते विमान किती शहरांना जोडलेले आहेत येथे इंडिगो ही विमानसेवा वेळेवर येण्यासाठी प्रसिद्ध आहे जेट एअरवेज कुठेतरी इन फ्लाइट सेवेमध्ये भाड्याने घेतली जाते एअर इंडिया कमी किंमतीची वाहक किंवा उच्च किंमतीची वाहक किंवा काही क्षेत्रांमध्ये उच्च किंमत वाहक आहे आणि काही क्षेत्रामध्ये विमान सेवा किती शहरांशी जोडलेल्या आहेत यावर खूप अवलंबून असतात त्यामुळे आपल्या विमान सेवा एअरलाइन्स हब आणि स्पोक मॉडेलचे अनुसरण करण्याऐवजी गंतव्यस्थानाच्या गंतव्य प्रकारच्या सेवेचे अनुसरण करू शकतात तर एअरलाइन्सला अशा प्रकारे अवधारणात्मक नकाशावर ठेवता येते मग आपण आपल्या सहकार्यांना समजून घेऊ तर आपले व्यवसाय सहयोगींमध्ये आपले पुरवठादार फ्रेंचायजी वितरक प्रवर्तक जाहिरातदार मुख्य प्रभावक मीडिया आर्थिक भागीदार आणि इतर लोक जे आपल्या व्यवसायाला पूरक आहेत यांचा समावेश आहे जर आपण प्रशिक्षण सेवा पुरवत असू तर प्लेसमेंट सेवा पुरवणे ही आपली पूरक सेवा असू शकते ज्या कंपन्यांना लोकांच्या कौशल्य संचांची आवश्यकता आहे त्या कंपन्या अशा लोकांच्या प्लेसमेंटसाठी व सहभागी विकसित करण्यासाठी एकमेकांकडून खूप काही शिकतात प्रत्येक सहकारी त्यांच्याशी असलेल्या नातेसंबंधातून कसा लाभ घेतो आणि त्या बदल्यात आपण त्यांच्याकडून काय अपेक्षा करू शकतो हे आपण समजून घेतले पाहिजे तर येथे मागील 2 धड्यांचे संदर्भ आहेत जे आपण वाचू शकता आणि आपण इंटरनेटवर त्यांचे अनुसरण देखील करू शकता हा व्हिडिओ पहिल्या बद्दल आपले धन्यवाद तुमचा दिवस चांगला जावो